आपल्याला आता माहित आहे की नॉनलिनियर दोन पोर्ट कसे दिसले पाहिजेत जास्त गेन होण्यासाठी त्याचे कॅरेक्टरस्टिक काय असावे असे आढळले आहे की अशी अनेक डिव्हाइस आहेत ज्यांच्या कॅरेक्टरस्टिक अशा आहेत किंवा जवळजवळ ही कॅरेक्टरस्टिक आहे आणि सध्या सर्वात लोकप्रिय डिव्हाइस म्हणजे मॉस ट्रान्झिस्टर म्हणून ओळखले जाते तर आता आपण जे करणार आहोत ते मॉस ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरस्टिक पाहणे आणि आपल्याकडे असलेल्या अडचणींचे ते कसे अनुपालन करते आणि ते आपल्याकडे असलेल्या अटीपासून कसे वेगळे आहे ते पाहणे आपली नेमकी कोणती अडचण आहे हे आपल्याला प्राप्त झाले आता कोणतेही डिव्हाइस या गोष्टीचे पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन करीत नाही ते अगदी जवळ येतात आणि आपण त्यांचा वापर एंपलीफायरसाठी आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये करतो आता भूतकाळात इतर डिव्हाइस देखील होती जी पूर्वी जास्त लोकप्रिय होती जी आता मॉस्फेटद्वारे बदलली गेली आहेत आणि भविष्यात अजूनही इतर डिव्हाइस असतील आणि नंतरच्या धड्यांपैकी एकामध्ये आपण त्वरित त्या कॅरेक्टरस्टिककडे पाहू परंतु आता आपण मॉस ट्रान्झिस्टरवर लक्ष केंद्रित करू आणि असे आढळले आहे की मॉस ट्रान्झिस्टरचे बरेच प्रकार आहेत आणि आपण आत्तासाठी एका विशिष्ट प्रकाराकडे पाहू मॉस म्हणजे मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर हे असे झाले कारण मूलतः मॉस ट्रान्झिस्टर मेटल ऑक्साईड आणि सेमीकंडक्टरच्या थरांचा वापर करून तयार केले गेले होते आता हे कदाचित मेटलसारखे नसले तरी आपल्याला याची चिंता करण्याची गरज नाही आपल्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या डिव्हाइसची I V कॅरेक्टरस्टिक महत्वाची आहेत आपण डिव्हाइस फिजिक्सचा अभ्यासक्रम घेतल्यास आपल्याला मॉस ट्रान्झिस्टरची अंतर्गत माहिती समजेल आता आपण काय म्हटले की आपल्याकडे एक नॉनलिनियर दोन पोर्ट आहे हे पोर्ट एक आहे आणि हे पोर्ट दोन आहे मॉस ट्रान्झिस्टर या चित्राला अनुरुप करते निश्चितच आपण चिन्हासाठी आयत वापरत नाही आपण मॉस ट्रान्झिस्टरसाठी सामान्यत जे वापरतो ते यासारखे असेल आता पुन्हा या सर्व गोष्टींचा तपशील आपल्याला डिव्हाइस फिजिक्स कोर्समध्ये सापडेल परंतु आपल्यासाठी असे तीन टर्मिनल आहेत जे सहसा अशा प्रकारे काढले जातात हे पोर्ट एक आहे आणि हे पोर्ट दोन आहे आपण पाहू शकता हे वायरचे ओरिएंटेशन वगळता या गोष्टीशी अचूकपणे अनुरुप आहे हे यासारखेच आहे तर हे कॉमन टर्मिनल आहे आणि हे पोर्ट दोनचे टर्मिनल आहे आणि तुम्ही हे देखील पाहिले आहे की कॉमन टर्मिनलला त्या आणि इतर टर्मिनलमध्ये फरक करण्यासाठी यासारखे बाण आहेत आता हे निश्चित झाले की आपण त्यांना या सारख्या सर्वसाधारण टर्मिनोलॉजीसारखे एक दोन आणि कॉमन म्हणत नाही मॉस ट्रान्झिस्टरमध्ये इनपुट पोर्टसाठी हे टर्मिनल याला गेट म्हणून ओळखले जाते आउटपुट पोर्टसाठी हे टर्मिनल ज्यास ड्रेन असे म्हणतात आणि शेवटी कॉमन पोर्ट टर्मिनल हे सोर्स म्हणून ओळखले जाते आणि सामान्यत आपण या तीन टर्मिनल दर्शविण्यासाठी G D S अशी अक्षरे वापरतो आणि अर्थातच कारण आपण टर्मिनलची नावे ठेवली आहेत व्होल्टेजेस आणि करंट्सची नावेही अशाच प्रकारे देण्यात आली आहेत व्होल्टेज V1 हा व्होल्टेज VGS आहे जो गेट आणि सोर्समधील व्होल्टेज आहे व्होल्टेज V2 म्हणजे VDS आहे जो ड्रेन आणि सोर्समधील व्होल्टेज आहे त्याचप्रमाणे करंट I2 हा ID ड्रेन करंट आहे आणि हे करंट I1 हा IG किंवा गेट करंट आहे म्हणून आतापर्यंत मी काहीही केले नाही मी फक्त दोन पोर्टसाठी वेगळे चिन्ह काढले आहे आणि टर्मिनलचे नाव वेगळ्या प्रकारे ठेवले आहे अर्थात हे नामकरण वास्तविक डिव्हाइसशी संबंधित आहे जे मॉस ट्रान्झिस्टर आहे तर आता आपण मॉस ट्रान्झिस्टरची कॅरेक्टरस्टिक पाहू आणि आपल्याकडे पाहिजे असलेल्या आयडियल हाय गेन डिव्हाइसशी ते कसे संबंधित आहेत ते पाहू तर मी पुन्हा सिम्बॉल आणि नोटेशन रिपीट करतो हा सोर्स आहे S ड्रेन D आणि गेट G आमच्याकडे गेट सोर्स व्होल्टेज - VGS आणि गेट करंट IG ड्रेन सोर्स व्होल्टेज - VDS आणि ड्रेन करंट ID आहे आपण V1 आणि V2 सारख्या सर्वसाधारण टर्मिनोलॉजी वापरत नाही आपण टर्मिनलच्या वास्तविक नावाशी संबंधित काहीतरी वापरू या स्मॉल सिग्नल कॅरेक्टरस्टिकसाठी आपल्याला काय हवे आहे तर y11 0 y12 0 y21 खूप मोठे आणि y22 0 आता या दोन्हींचे कॉम्बिनेशन येथे y11 आणि y12 शून्य आहे असे म्हटले आहे की I1 किंवा करंट IG स्थिर असणे आवश्यक आहे जे VGS आणि VDS दोन्ही वरही अवलंबून नसेल आपण हे पूर्वीच्या कन्व्हेन्शन सोबत संबंधित करू शकता हे दर्शवा मी हे I1 आणि V1 आणि V2 म्हणून दर्शवितो परंतु मी हे जास्त काळ करणार नाही आपण मॉस ट्रान्झिस्टरशी संबद्ध शब्दावली वापरू म्हणूनच हे स्थिर असले पाहिजे ते काही ऑपरेटिंग पॉईंटवर VGS आणि VDS दोन्ही पासून इंडिपेंडंट असले पाहिजे आता हे निष्पन्न झाले की मॉस ट्रान्झिस्टर हे अनुसरण करते आणि खरं तर हे अगदी आदर्श आहे की हे सिद्ध होते की IG वास्तविक शून्य आहे आणि ते VGS आणि VDS दोन्ही पासून पूर्णपणे इंडिपेंडंट आहे आता जेव्हा लागू केलेले सिग्नल डीसी किंवा फारच कमी फ्रिक्वेन्सीचे असतात तेव्हाच हे सत्य होते परंतु ते ठीक आहे आत्ता आपण कमी फ्रिक्वेन्सीवर चिकटून राहू आणि हे निष्पन्न झाले की मॉस ट्रान्झिस्टरचे गेट टर्मिनल कॅपेसिटरसारखे दिसते आणि कॅपेसिटरमध्ये कोणतेही डीसी असू शकत नाही स्थिर करंटवाहू शकत नाही म्हणूनच गेट करंट शून्य आहे हे खूप चांगले अप्रॉक्सीमेशन आहे आणि या संदर्भात आपण भाग्यवान आहोत ही खरोखरच आपल्याला पाहिजे असलेली आदर्श सामग्री आहे आपण प्रत्यक्षात IG फक्त स्थिर असता तर आपल्याला आनंद झाला असता पण आपल्याला एक स्थिर I 10 मिळतो जर असे असेल तर आपण स्पष्टपणे पाहू शकता की y11 आणि y12 शून्य असतील आता ID बद्दल काय म्हणून ID नक्कीच VGS वर अवलंबून असणे आवश्यक आहे कारण y21 म्हणजेच I2 विरुद्ध V1 एक खूप मजबूत फरक दर्शवायला हवा म्हणून ID हा VGS वर अवलंबून असणे आवश्यक आहे परंतु ते VDS पासून स्वतंत्र असले पाहिजेत जे y22 शून्य असण्याचा अर्थ आहे हे देखील कमी अधिक समाधानी असल्याचे निष्पन्न होते काही ऑपरेटिंग पॉईंटवर ड्रेन करंटसाठीचे इक्वेशन ते काय आहेत ते पाहू तेथे हे असे काही कॉन्स्टंट आहेत ज्याचे मी नंतर वर्णन करेन तर कॅरेक्टरस्टिक अशी आहे की ID म्हणजेच µnCoxWL2 काही ऑपरेटिंग पॉईंटवर आहे तर मुख्य म्हणजे ID हा VGS वर अवलंबून असतो तो VDS वर अवलंबून नसतो तर हे देखील सॅटिस्फाय होत आहे y22 शून्य आहे कारण आपणास दिसते की या इक्वेशनमध्ये VDS नाही आता y21 मोठे आहे अर्थातच y21 हे कंडक्टन्स आहे तर ते किती मोठे आहे तर त्याची सर्किटमधील इतर कशाशीही तुलना करणे आवश्यक आहे हे लोड कंडक्टन्स इत्यादींच्या तुलनेत ते मोठे असले पाहिजे आणि आपल्याला VGS वर अवलंबून असणाऱ्या काही गोष्टी मिळतील आपण पाहू शकता की ID चे VGSवर चौरस अवलंबन आहेत जे बरीच मजबूत असल्याचे दिसते तर मॉस ट्रान्झिस्टरचे हे बिल पूर्णपणे फिट करते त्यात इनपुट करंट शून्य असतो ज्यामुळे आपोआप y11 आणि y12 शून्य होते आणि त्यात आऊटपुट साइड करंट देखील आहे ड्रेन करंट VGS वर अवलंबून असेल परंतु VDS वर अवलंबून नाही म्हणून आपल्या असलेल्या सर्व मर्यादा पूर्ण करतात आणि म्हणूनच हे लोकप्रिय ऍम्प्लिफायर आहे आता आणखी एक प्रकारचे डिव्हाइस आहे ज्याचा इनपुट करंट अगदी शून्य नाही परंतु अगदी लहान आहे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर बद्दल आपण इतर कोणत्याही धड्यात माहिती घेऊ आता आपण मॉस ट्रान्झिस्टर बद्दलच बोलू